इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेंशिअल इलेक्ट्रिक फिल्ड वरील मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले की कोणत्याही पॉईंट वरील डायव्हरजन्स हे त्या पॉईंट वरील चार्ज डेन्सिटीशी संबंधित असते आणि E चे कर्ल ही नेहमी 0 असते आणि इलेक्ट्रिक फिल्ड त्या संबंधित समीकरणांचे देखील समाधान करते आपल्याला या डिफरन्शिअल इक्वेशन्स ची गरज पडणार आहे कारण तेथे एखादी परिस्थिती कशी असू शकते की इलेक्ट्रिक फिल्ड फ्री स्पेस मध्ये असेल आपण या आधी फ्री स्पेस इलेक्ट्रिक फिल्डचे सूत्र पाहिले आहे आपण त्याला असे लिहिले होते की q भागिले 4 pi Epsilon 0 1 भागिले r चा घन r किंवा चार्ज डिस्ट्रीब्यूशन E बरोबर असते 1 भागिले 4 pi Epsilon 0 इंटिग्रेशन rho r भागिले r वजा r प्राइमचा घन r वजा r प्राइम dv प्राइम पण हे फक्त फ्री स्पेस मध्ये लागू असेल Err0 and Er0 असे प्रत्येक ठिकाणी असेलच असे नाही उदाहरणार्थ मी जर एखादा चार्ज घेतला जो एका ग्रॉउंडेड स्पिअर मध्ये आहे तर हा चार्ज जो कि धातूच्या ग्रॉउंडेड स्पिअर मध्ये सुरक्षित आहे तर तो येथे आपण बघितलेल्या सूत्रानुसार येथे फिल्ड देणार नाही आणि म्हणून आपल्याला ते डिफरन्शिअल इक्वेशन्स बाउंड्री कंडिशन्स सोबत योग्य बाउंड्री कंडिशन्स सोबत सोडवावी लागतील आपण या बद्दल थोड्यावेळाने आणखी बोलणारच आहोत आता साठी आपण कर्ल इक्वेशन म्हणजे काय हे समजून घेणार आहोत याचा अर्थ काय असतो याचा अर्थ समजून घेताना आपल्याला आपोआपच इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल म्हणजे काय ते समजेल इलेक्ट्रिक फिल्डच्या तुलनेने यावरती काम करणे हे सोपे आहे कारण इलेक्ट्रिक फिल्ड साठी आपल्याकडे दोन डिफरन्शिअल इक्वेशन्स आहेत आपल्याकडे कर्ल साठीचे इक्वेशन आहे तसेच डायव्हरजन्स साठीचे देखील इक्वेशन आहे आणि आपण बघणार आहोत की इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल साठी एकच इक्वेशन आहे कारण की ती एक स्केलर कॉन्टिटी आहे तर आता आपण बघूयात जेव्हा माझ्याकडे एखादे कर्ल ज्याची किंमत ही 0 असते तेव्हा स्टोकसच्या प्रमेयानुसार एका क्लोज्ड पाथवरील E चे इंटीग्रल बरोबर कर्ल E चे एरिया एलिमेंट आपण मागच्या वेळी बघितले होते की हे 0 असते कारण हा घटक येथे 0 आहे आणि म्हणून जर मी हे दोन पॉईंट 1 आणि 2 घेतले आणि जर मी हा पाथ निवडला आपण याला पाथ 1 म्हणून आणि या इकडे पाथ याला आपण पाथ 2 म्हणू तर येथे इंटिग्रल 1 ते 2 पाथ 1 वरती असलेले E डॉट dl बरोबर असते पाथ 2 वरील इंटिग्रल 1 ते 2 जर E चे कर्ल 0 असेल कारण की मला येथे काय मिळेल 1 ते 2 पाथ 1 वरती E डॉट dl वजा 1 ते 2 पाथ 2 वरील आणि म्हणून मी येथे हे चिन्ह बदलणार आहे मी याला अधिक चिन्ह करणार आहे आणि याला मी 2 ते 1 असे बदलणार आहे कारण 1 ते 2 पर्यंत जाणे म्हणजेच वजा 2 ते 1 पर्यंत जाणे होय आणि म्हणून हे होईल 1 ते 2 अधिक 2 ते 1 आणि हे होईल या सर्व पाथ वरील इंटिग्रल E डॉट dl जो की 0 असेल तर ही कंडिशन असे सांगते आणि हे उलटे देखील लागू आहे ds0 12E dlalong path 112E dl0 जर मी दोन पॉईंट 1 आणि 2 दरम्यान फिरत असेल तर इंटीग्रल हे वरती पाथ अवलंबून नसेल

आणि म्हणून मी असे लिहू शकतो की दोन पॉईंट 1 आणि 2 मधील E डॉट dl हे पाथ वरती अवलंबून नाही आणि मी याला एका विशिष्ट पद्धतीने लिहिणार आहे मी याला वजा V2 अधिक V1 असे लिहिणार आहे जर E चे कर्ल 0 असेल आता आपण समजून घेऊयात की हे V म्हणजे काय आहे आणि आपण याला आणखी चांगल्या पद्धतीने लिहूयात V at r 2 plus V at r 1 dl V2V1 Vr2V म्हणून मी येथे हे दोन पॉईंट घेतले आहेत 1 आणि 2 आणि येथे काहीही पाथ असो त्याचा विचार न करता मी या दोनमधून जाणार आहे E डॉट dl हे नेहमी सारखेच असेल आणि त्यामुळेच मी ह्याला असे लिहू शकतो की या दोन पॉईंट वरती असलेला या दोन घटकांमधील फरक याला पण थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहूयात मी याला असे लिहित आहे V वजा V बरोबर इंटिग्रल वजा E डॉट dl 1 पासून 2 पर्यंत हे वजा E काय आहे जेव्हा एखादा व्यक्ती युनिट चार्ज q 1 स्थलांतरित करतो तेव्हा त्याला त्याचा समतोल राखण्यासाठी लागू केलेले हे बल आहे म्हणजेच वजा E हे बल आहे जे एखादी व्यक्ती तिच्याकडे असलेल्या चार्जचा समतोल राखण्यासाठी लागू करते आणि dl हे त्याने पार केलेले अंतर आहे तर dl आहे हे dl आहे हे dl आहे हे dl आहे आणि याचा इंटीग्रल म्हणजे मी या सगळ्या dl ची बेरीज करणार आहे हे बल हे जे एखादी व्यक्ती लागू करते आणि नंतर ती त्याला स्थलांतरित करते आणि म्हणून हे तेथे झालेले कार्य दर्शवते मी याला वेगळे लिहितो हे आहे एखाद्या व्यक्तीने एका युनिट चार्जला स्थलांतरित करत असताना घडलेले कार्य आणि हे आहे V मी याला पोटेन्शिअल म्हणणार आहे आणि म्हणून पॉईंट 2 आणि 1 मधला पोटेन्शियल डिफरन्स बरोबर असेल एखाद्या बाहेरील घटकाने किंवा एखाद्या व्यक्तीने चार्ज ला समतोल स्थितीमध्ये ठेवण्यासाठी घडवून आणलेले कार्य जेव्हा त्याला 1 पासून 2 पर्यंत स्थलांतरित केले जाते जर समजा मी ह्या पॉईंट कडे जात आहे आणि एखादी व्यक्ती या चार्ज ला पॉईंट 1 पासून पॉईंट 2 कडे घेऊन जात आहे तर हे असेल वजा E डॉट dl 1 पासून 2 पर्यंत मी याला 2 वरती असलेले पोटेन्शियल म्हणणार आहे आणि याला 1 वरील पोटेन्शिअल म्हणणार आहे म्हणून दोन पॉईंट मधला इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच असेल एखाद्या व्यक्तीने युनिट चार्ज 1 पासून 2 पर्यंत नेत असताना केलेले कार्य आणि हे जो काही मार्ग आहे त्याच्यावरती अवलंबून नसेल आणि म्हणूनच मी या पोटेन्शिअलची व्याख्या सांगू शकतो म्हणून मला इथे काय समजले की इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शिअल हे झालेल्या कार्य सारखेच असते जे कार्य इलेक्ट्रिक फिल्डनी नाही तर एखाद्या बाहेरील घटकाने केलेले असते आपण या घटकाला असे लिहूयात एक युनिट चार्ज इलेक्ट्रिक फिल्डमध्ये पॉईंट 1 पासून 2 पर्यंत नेली जात असताना जर मी एखादा कॉन्स्टंट या दोन्ही मध्ये मिसळला तरी देखील हे सारखेच राहते आणि म्हणून पोटेन्शियल हे फक्त कॉन्स्टंट पर्यंतच सांगितले जाते कारण झालेले कार्य किंवा पोटेन्शियल डिफरन्स हे दोन्ही देखील भौतिक प्रमाण आहेत म्हणून पोटेन्शिअल मध्ये एखादा कॉन्स्टंट मिसळल्याने तेथे काहीही फरक पडत नाही आणि म्हणून इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल ला आपण कॉन्स्टंट पर्यंत डिफाइन करू शकतो याचा अर्थ असा की मी यामध्ये एखादा कॉन्स्टंट मिसळला किंवा एखादा कॉन्स्टंट त्यामधून वजा केला तर याच्या भौतिकीमध्ये काहीही बदल होत नाही आपण काय बघितले की आपण पोटेन्शियल डिफरन्सला इलेक्ट्रिक फील्ड मधील झालेल्या कार्य सोबत संबंध असल्याचे दाखवले आहे यामध्ये इनव्हर्स रिलेशन असेल मी या E ला पोटेन्शियलच्या रूपात कसे दाखवू शकतो आपण या आधी बघितले आहे की डेल्टा V हे इंटीग्रल आहे हे एक डेरिव्हेटिव्ह आहे आणि यातून ग्रेडियंटची कल्पना देखील समोर येते तर यासाठी आपण पॉईंट 1 च्या जवळ दोन पॉईंट घेऊयात जे की x y आणि z वरती असतील आणि पॉईंट 2 हे x अधिक डेल्टा x y अधिक डेल्टा y z अधिक डेल्टा z वरती असेल त्यानंतर वजा V अधिक V हे असेल वजा Vx अधिक डेल्टा x y अधिक डेल्टा y z अधिक डेल्टा z अधिक V आणि व्याख्येनुसार पार्शियल डेरिव्हेटिव्ह बरोबर वजा पार्शियल V विथ रिस्पेक्ट टु x डेल्टा x पार्शियल V भागिले पार्शियल y डेल्टा y वजा पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ V विथ रिस्पेक्ट टु z डेल्टा z dl Ein terms of potential V2V1 VxxyyzzV1 ∂V∂xx ∂V∂yy ∂V∂zz म्हणून 1 आणि 2 पॉईंट मधील x y z x अधिक डेल्टा x y अधिक डेल्टा y z अधिक डेल्टा z आपण बघितले आहे की V अधिक V हे आहे वजा पार्शियल V वजा पार्शियल x डेल्टा x वजा पार्शियल V पार्शियल y डेल्टा y वजा पार्शियल V पार्शियल z डेल्टा z आणि हे बरोबर असेल E असे म्हणूयात की x y z वरती डॉट dl हे असेल डेल्टा x x च्या दिशेने अधिक डेल्टा y y च्या दिशेने अधिक डेल्टा z z च्या दिशेने आणि हे बरोबर असेल Ex डेल्टा x अधिक Ey डेल्टा y अधिक Ez डेल्टा z मी डेल्टा x बरोबर 0 डेल्टा y बरोबर 0 डेल्टा z बरोबर 0 घेऊ शकतो किंवा कोणतेही कॉम्बिनेशन मी येथे घेऊ शकतो म्हणून येथे हे आपल्याला दिसते की Ex म्हणजेच आहे वजा पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ V विथ रिस्पेक्ट टु x Ey म्हणजेच असेल वजा पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ V विथ रिस्पेक्ट टु y आणि इलेक्ट्रिक फिल्डचा Ez हा घटक असेल वजा पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ V विथ रिस्पेक्ट टु z V2V1 VxxyyzzV1 ∂V∂xx ∂V∂yy ∂V∂zzExxEyyEzz Ex ∂V∂xEy ∂V∂yEz ∂V∂z आणि डेल्टा V जे की E डॉट डेल्टा l आहे किंवा E डॉट x x अधिक डेल्टा y y अधिक डेल्टा z z म्हणजेच असेल वजा पार्शियल V भागिले पार्शियल x डेल्टा x वजा पार्शियल y डेल्टा y वजा पार्शियल V भागिले पार्शियल डेल्टा z मी इकडे वजा चिन्ह घेतले पाहिजे कारण की हे वजा V2 अधिक V1 आहे याला सांकेतिक भाषेमध्ये मी असे लिहिणार आहे वजा ग्रेडियंट ऑफ V डॉट डेल्टा l येथे डेल्टा l बरोबर आहे डेल्टा x x च्या दिशेने अधिक डेल्टा y y च्या दिशेने अधिक डेल्टा z z च्या दिशेने आणि या ग्रेडियंट ला मी लिहिणार आहे x पार्शियल x अधिक y पार्शियल y अधिक z पार्शियल z आणि यावरून मला इलेक्ट्रिक फिल्ड E मिळेल ती म्हणजेच असेल वजा ग्रेडियंट ऑफ V हे आपण जे काही या आधी शिकलो त्याच्याशी व्यस्त संबंध दर्शवते पुढील लेक्चर मध्ये आपण ग्रेडियंट ऑपरेटर बद्दल काही गोष्टी शिकणार आहोत आणि V आणि E हे एकमेकांशी भूमितीय दृष्ट्या असे संबंधित आहे ते बघणार आहोत